मेथोड ऑफ इमेजेस II पॉईंट चार्ज इन फ्रंट ऑफ अ ग्राउंडेड मेटॅलिक प्लेन अँड ग्राउंडेड मेटल स्पियर पूर्वीच्या लेक्चर मध्ये आपण वापरले होते सोल्युशन चे युनिकनेस चार्ज चे पोटेन्शिअल शोधण्याकरिता ठेवला आहे मेटालिक सरफेस किंवा मेटल सरफेस च्या समोर जो ग्राउंड केला आहे किंवा ज्याच्यावर आहे v बरोबर 0 आपणास आढळून आले होते कि पोटेन्शियल मिळवता येते मायनस चार्ज ठेवल्यानंतर मायनस q चार्ज q चार्जसाठी सरफेस च्या समोर जो आहे डिस्टन्स Z वर सरफेस पासून सेम डिस्टन्स वर तसेच आपण कॅल्क्युलेट केला होता सरफेस चार्ज σ जो मिळाला होता q ओव्हर 2π Z0 ओव्हर s स्क्वेअर रेज टु 3 बाय 2 σ −q z0 2 π 3 s2 z 2 आता काय असेल या चार्ज वरील फोर्स जर हा मेटल सरफेस च्या समोर आपण घेऊन आलो कारण निश्चितपणे हा आकर्षित होईल या निगेटिव्ह चार्जेस कडे म्हणजे या इथे मायनस सायन कडे इथे सरफेस वर चार्जेस इंड्यूस झाले आहेत सर्व फोर्स डायरेक्टली कॅल्क्युलेट करता येईल या मायनस q पासून हे अशाप्रकारे घडते की चार्ज q वरील फोर्स हा कॅल्क्युलेट करता येतो या दोन चार्जेस मधील फोर्स याप्रमाणे हा चार्ज स्वतः आणि त्याचा इमेज चार्ज आणि त्यामुळे यावरील फोर्स हा असा देता येतो 1 ओवर 4π ε0 q स्क्वेअर ओवर 4 Z0 स्क्वेअर आणि हा अट्रॅक्टीव्ह असेल तर चला ठेवूयात Z युनिट वेक्टर या इथे मायनस चिन्हा सोबत लक्ष द्या हा इथे होईल 1 ओवर 4 Z0 स्क्वेअर मी तुम्हाला हा गृहपाठ देतोय तुम्ही शोधणार आहात q वरील फोर्स या इंड्यूस्ड चार्ज डेन्सिटी मुळे सिग्मा s Z0 आणि दाखवायचे आहे कि हे असेल पुढील प्रमाणे काय असेल इलेक्ट्रोस्टॅटीक पोटेन्शिअल चार्ज q साठी इथे आपणाकडे आहे हा इमेज चार्ज q आणि हा इमेज चार्ज मायनस q आता डिस्टन्स ऍड करू Z0 मी हे पोटेन्शियल 1 ओवर 4π ε0 स्क्वेअर ओवर 2 Z0असे लिहू शकतो का कारण ही पोटेन्शिअल एनर्जी आहे दोन चार्ज मधील आणि याचे उत्तर आहे नाही याच्यासाठी खूप सोप कारण सांगता येईल ते म्हणजे आपण जेव्हा कॅल्क्युलेट केला होता पोटेन्शियल दिलेल्या चार्ज डिस्ट्रीब्यूशन मुळे तेव्हा आपण हे लिहिले होते इंटिग्रेशन ⍴r′ ओवर r r′ dv′ 1 ओवर 4 π ε0 आणि हे असेल वर्क डन चार्ज इनफिनिटी पासून त्या पॉइंट पर्यंत घेऊन येण्याकरिता जर चार्ज डेन्सिटी ही फिक्स राहत असेल बदलत नसेल तर परंतु लक्षात घ्या की या केस मध्ये इमेज चार्ज हा प्रॉब्लेम आहे चार्ज येतो आणि जातो हा अवलंबून आहे चार्ज डेन्सिटी 𝞼 वर जो अवलंबून आहे Z0 वर आणि म्हणून मी हा फॉर्म्युला डायरेक्टली वापरू शकत नाही या फॉर्मुला च्या वापराने मला उत्तर मिळेल ज्यामध्ये असेल डेल्टा फंक्शन स्पष्टपणे मी कॅल्क्युलेट करायला हवा वर्क डन तर चला आता आपण कॅल्क्युलेट करूया वर्क डन मुविंग चार्ज q साठी Z0 पासून इनफिनिटी पर्यंत आणि तो वर्क डन W असणार आहे पोटेन्शिअल एनर्जी डिफरन्स चार्ज पार्टिकल साठी इफिनिटी वर मायनस V Z0 साठी चला हे आपण कॅल्क्युलेट करूया फोर्स या चार्ज वर असणार आहे मायनस Z 1 ओवर 4 π ε0 q ओवर 4Z स्क्वेअर जर डिस्टन्स असेल Z आपल्याकडून अप्लाय केलेला फोर्स येईल 1 ओवर 4 π ε0 Z डायरेक्शन मध्ये q ओवर 4Z स्क्वेअर तर आपण केलेले वर्क डन असणार आहे 1 ओवर 4 π ε0 आणि हा असेल q स्क्वेअर q स्क्वेअर इंटिग्रेशन 1 ओवर 4Z dZ स्क्वेअर Z0 पासुन इन्फिनिटी पर्यंत आणि हे मला देईल 1 ओवर 4 π ε0 q स्क्वेअर ओवर 4Z0 हे असेल इन्फिनिटी वरील पोटेन्शियल V मायनस Z0 वरील पोटेन्शियल इन्फिनिटी वरील पोटेन्शियल घेऊयात 0 मला मिळेल Z0 बरोबर मायनस q स्क्वेअर ओवर 4 π ε0 1 ओवर 4Z0 तर हे 1 ओवर 2Z0 नसून हे आहे 1 ओवर 4Z0 याला म्हटले जाते इमेज पोटेन्शिअल तर V डिस्टन्स Z ऍड करूया ग्राउंडेड सरफेसच्या समोर किंवा मेटलच्या पुढे जो असेल 0 पोटेन्शिअल वर चार्ज q ची पोटेन्शिअल एनर्जी अशाप्रकारे असेल मायनस 1 ओवर 4 π ε0 q2 ओवर 4 Z0 आणि हे असेल इमेज पोटेन्शियल मी पुन्हा एकदा स्पष्ट करतो कि दोन चार्ज मधील इलेकट्रोस्टॅटीक पोटेन्शियल जो आपण कॅलक्युलेट करतो हा त्याच्या इतकं नाही इथे डिस्टन्स 2 Z0 एड करावा लागेल कारण या केसमध्ये जसा तुम्ही चार्ज मूव्ह कराल टेस्ट चार्ज जो q आहे या केसमध्ये चार्ज डिस्ट्रीब्यूशन स्वतः बदलेल तर आपण कॅल्क्युलेट केला आहे पोटेन्शियल आणि चार्ज वरील फोर्स इमेज चार्ज मुळे आपण यापूर्वीच कॅल्क्युलेट केले आहे सरफेस चार्ज डेन्सिटी आता मी कॅल्क्युलेट करेन पोटेन्शियल सिग्मा S या Z0 वरील चार्ज मुळे आणि पाहुयात काय असेल रिझल्ट याच्याशी संबंधित प्रॉब्लेम सोडवता येईल इमेज मेथड चा वापर करून समजा मी स्पियर घेतला समजा मेटालिक स्पेअर घेतला आणि त्याला ग्राउंड केला म्हणजेच याच्यावरील पोटेन्शिअल असेल 0 आणि याच्या समोर या अंतरावर चार्ज q घेतला समजा डिस्टन्स असेल d स्पियरच्या सेंटर पासून या केस मध्ये सुद्धा असे घडते की मी शकतो दुसरा चार्ज रीजन ऑफ इंटरेस्ट च्या बाहेर याचा अर्थ माझा रीजन ऑफ इंटरेस्ट असेल या व्हॉल्युमच्या बाहेर मी शोधू शकतो चार्ज या मेटलच्या आत मध्ये जेणेकरून बाउंड्री कंडिशन सॅटिसफाय होईल काय असेल बाउंड्री कंडीशन इथे V इन्फिनिटी वर आहे 0 V ∞ 0 जर मी याला घेतलं सेंटर किंवा ओरिजिन म्हणून तर r वर V असेल R जर R आहे स्पियर रेडियस तर हे असेल 0V rR 0 जर मी शोधू शकलो दुसरा एखादा चार्ज जो q च्या पोटेन्शिअल सोबत मिळून सॅटिसफाय करतो दोन्ही बाउंड्री काँडिशन्स तेव्हा मला मिळेल माझे सोल्युशन कारण ते असेल युनिक उत्तर तर चला प्रयत्न करूयात आणि पाहुयात कि जर मी आत मध्ये चार्ज ठेवला सेंटर लाईनच्या लाईनवर ज्याने जोडता येईल जोडतो स्पियरचा सेंटर आणि चार्ज q आणि चार्ज q′ आणि पाहुयात कि मी सॅटिसफाय करू शकतो का दोन्ही बाउंड्री कंडीशन्स चला लिहूया पोटेन्शियल V व्हेक्टर r वर आता मी घेणार आहे ही डायरेक्शन Z डायरेक्शन म्हणून तुम्ही कल्पना करा की मी घेतली आहे ही डायरेक्शन Z डायरेक्शन म्हणून समजा हे जमत नसेल तर मी दुसरे चित्र दाखवतो या इथे मी ही डायरेक्शन घेतली आहे Z डायरेक्शन म्हणून आणि हा चार्ज q इथे बाहेर घेतला आहे सेंटर पासून डिस्टन्स d वर आता इथे ठेवूया चार्ज q′ डिस्टन्स d′ वर सेंटर पासून या सेंटरला आणि चार्ज q ला जोडणाऱ्या लाईनवर किंवा Z डायरेक्शन मध्ये आता V मी लिहू शकतो 1 ओव्हर 4 π ε0 q ओव्हर मॉड मायनस d z वर म्हणजेच चार्ज q आणि इमेज चार्ज मुळे असणारे पोटेन्शियल जे मी लिहणार आहे वेगळ्या रंगात 1 ओव्हर 4 π ε0 q′ ओव्हर r मायनस d′ Z आता हे मी ठेवले आहे डिफरंट डिस्टन्स वर पण मेटालिक स्पियर च्या आत मध्ये जेणेकरून बाहेरील भागात असं पॉइसनचे इक्वेशन Poisson's equation सेम राहील r मायनस d z बरोबर स्क्वेअर रूट r2 d2 2rdcosθ r d′ Z त्याचप्रमाणे स्क्वेअर रूट r2 d′2 2rd ′cosθ θ तोच राहील कारण दोन्ही चार्जेस हे Z एक्सिस वरच आहेत आता लिहूयात पोटेन्शियल V r वर जे असेल 1 ओव्हर 4 π ε0 हे असेल कॉमन q ओव्हर स्क्वेअर रूट r2 d2 2drcosθ q′ ओव्हर स्क्वेअर रूट r2 d ′ 2 2rd′cosθ हे चार्जेस जनरेट करण्यासाठी मी इथे काही मॅनिप्युलेशन करणार आहे जरी सुरुवातीला दोन डिफरंट चार्जेस कडे पाहून आणि जिथे पोटेन्शिअल असेल 0 असा सरफेस शोधून ते जनरेट करता येत असतील तरी इथे मी थोडेसे मॅनिप्युलेशन करणार आहे मी हे लिहिणार आहे अशाप्रकारे 1 ओव्हर 4 π ε0 q मी r कॉमन घेईन आणि आत मध्ये शिल्लक राहील 1 d ओव्हर r2 2d ओव्हर r cosθ रेज टू 1 हाफ q′ मी बाहेर हा d ′ कॉमन घेत आहे d ′स्क्वेअर रूट 1 r ओव्हर d ′2 2r ओव्हर d ′ cosθ याला बंद करू आता मला इथे काय हवे आहे मला हवे r मॉड्यूलस बरोबर R V असेल 0 चला घेऊ मोड्युलस V r बरोबर R वर किंवा हे दर्शवते r बरोबर R आता लिहूया पोटेन्शियल तर V मॉड r बरोबर R येईल 1 ओव्हर 4 π ε0 q ओव्हर r 1 d ओव्हर r2 2d ओव्हर r cosθ रेज टू 1 हाफ q′ ओव्हर d ′ 1 R ओव्हर d′2 2 R ओव्हर d ′ cosθ आणि मला हे सर्व हवे बरोबर 0 मी याची शाश्वती देतो की जर मी घेतले q ओव्हर r बरोबर q′ ओव्हर d′ सोबत समोर मायनस चिन्ह आणि d ओव्हर R बरोबर R ओव्हर d′ आता माझ्याकडे दोन अननोन आहेत q′ आणि d′ आणि माझ्याकडे दोन इक्वेशन आहेत तर हा मला देईल d′ बरोबर R2 ओव्हर d जो निश्चित पणे R पेक्षा कमी आहे कारण d मोठा आहे R पेक्षा आणि q′ बरोबर आहे मायनस q R ओव्हर d तर मला मिळाले आहे जर माझ्याकडे असेल स्पियर जो ग्राऊंडेड आहे आणि मी ठेवला चार्ज याच्या सेंटर पासून डिस्टन्स d वर तेव्हा जर मी इथे आणखी एक चार्ज ठेवला q′ हा आहे q q′ बरोबर मायनस q R ओव्हर dq−q रेडियस आहे R आता d′ इतके डिस्टन्स ऍड करू जे आहे R2 ओव्हर d R2 तेव्हा सरफेस वर V असेल 0 आणि V असेल 0 r बरोबर इन्फिनिटी असताना तर आपणास हे मिळाले आहे d d d d चार्जेस चे कॉम्बिनेशन जे सॅटिसफाय करेल बाऊंडरी कंडिशन आणि या रिजन मध्ये स्पियरच्या बाहेर डे ल स्क्वेअर V असेल मायनस q ओव्हर ε0 डेल्टा r मायनस हा d व्हेक्टर जर हे असेल Z ऍक्सिस वर तर हे बनेल d Z तर आपण शोधले आहे चार्जेस चे कॉम्बिनेशन जे सॅटिसफाय करते पॉयसनचे इक्वेशन आऊटर रिजन मध्ये तसेच सॅटिसफाय करतात सर्व बाउंड्री कंडिशन्स आपण शोधले आहेत हे सोल्युशन याचाच अर्थ या केसमध्ये पोटेन्शियल V असेल V या q V q′ मुळे तर मी सांगण्याचा प्रयत्न केला आहे की सोल्युशन्स चे युनिकनेस वापरून आपण कॅल्क्युलेट करू शकतो काही ठराविक सिच्युएशनमध्ये उदाहरणार्थ आपण घेतले आहेत दोन एक्झाम्पल जिथे चार्ज हा प्लेन ग्राउंड सरफेस च्या समोर आहे आणि चार्ज ग्राउंडेड स्पियरच्या किंवा ग्राउंड मेटालिक स्पियरच्या पुढे आहेत म्हणजेच आपण शोधू शकतो चार्जचे कॉम्बिनेशन जे सॅटिसफाय करतील बाउंड्री कंडीशन आणि योग्य पॉयसन इक्वेशन म्हणून ते देतात योग्य सोल्युशन त्या सिच्युएशन साठी मी सरफेस चार्ज प्लेनर सरफेस च्या समोर असताना केलेला प्रॉब्लेम तुमच्यासाठी सोडत आहे तुम्ही तो ट्राय करा मी तुम्हाला हे असाइनमेंट म्हणून देत आहे